डिसास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे माझे नाव राम सतीश आहे मी आयआयटी रुड़कीचे आर्किटेक्चर आणि प्लानिंग विभागातील एक सहायक प्रोफेसर आहे आज मी तामिळनाडूमधील त्सुनामी रीकॉन्स्ट्रुकशन बद्दल दोन भागात चर्चा करणार आहे मी हे व्याख्यान दोन भागात विभागले आहे कारण ते माझे स्वतःचे रिसर्च आहे जे मी माझ्या डॉक्टरेटच्या अभ्यासा दरम्यान घेतलेले आहे आणि पहिला भाग ज्यामध्ये मेथोडोलॉजिकल दृष्टिकोनाबद्दल बोलतो आणि विविध दृष्टिकोन कोणते आहेत मी ते कसे तयार केले आणि यासारख्या गोष्टींवर मी कोणत्या प्रकारचे फ्रेमवर्क काम केले आणि दुसर्या भागात मी केस स्टडीज आणि माझ्या निरीक्षणाबद्दल आणि केस स्टडीच्या दृष्टिकोनातून मला कोणत्या प्रकारचे समजून घेतले याबद्दल शोध घेईन चला पहिल्या भागासह प्रारंभ करूया त्सुनामी रीकॉन्स्ट्रुकशन तामिळनाडूबद्दल बोलण्यापूर्वी मी डिसास्टर क्षेत्रात माझा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल एक ओव्हरव्ह्यू सांगायला इच्छितो ही दोन छायाचित्रे माझ्या आयुष्यातील महत्त्वाची छायाचित्रे आहेत खरं तर जिथे माझ्या आयुष्याच्या संपूर्ण प्रवासाला वेगळं वळण लागलं आहे तिथे उजव्या हाताच्या छायाचित्राचा फोटो जो तुम्ही पहात आहात ते म्हणजे मराठवाड्यातील लातूर अर्थक्वेक रिकव्हरीमधील घरे आणि 1993 पोस्ट 1993 आणि डाव्या बाजूला गुजरात अर्थक्वेक रिकव्हरीमध्ये बांधले गेलेले अनेक जिओडसिक डोम तुम्हाला दिसू शकतात जेव्हा मी लातूर अर्थक्वेक रिकव्हरीचा हा फोटो पाहिला आणि थोड्या वेळाने मी या विशिष्ट साइटना भेट दिली आणि आजही यापैकी अनेक हौसिंग उत्पादने अद्याप रिक्त आहेत बर्याच लोकांनी या घरे ताब्यात घेतलेली नाहीत त्यादिवशी माझ्या मनात पहिला प्रश्न उठला अतिशय चांगली टेकनिक इनपुट असूनही या घरे का ताब्यात घेतली गेली नाहीत परंतु आरसीसी स्ट्रक्चर जिओडसिक डोम आहेत परंतु समुदायांनी व्यापू नये हे काय केले आणि हा प्रश्न माझ्या मनात रुजला या प्रकारच्या अनियंत्रित कारणास्तव मी काम करण्यास सुरवात केली नंतर नंतर मी माझ्या थेसिसवर काम केले आणि नंतर मला कळले की जेव्हा मी गुजरातला गेलो तेव्हा मला समजले की समुदायांना सांस्कृतिक परिमाण आणि विशेषतः ते कशाबद्दल खूश नाहीत याबद्दल काळजीत आहेत विशिष्ट प्रीफेब इनपुट आणि जरी त्या ठोस रचना आहेत तरीही तरीही लोक आनंदी का नाहीत ते त्यांच्या कुटुंबाचे आणि उपजीविकेचे पैलू कसे पहात आहेत तर यामुळे माझ्या मनात एक वेगळ्या डायमेन्शन उघडले आणि मी पारंपारिक आर्किटेक्चर पारंपारिक वातावरण आणि त्यासह मी काही काळासाठी ऑरोव्हिलमध्ये काम केले आणि त्या आर्किटेक्टसनी कार्य कसे केले हे समजून घेण्यासाठी मला एक डोळा उघडण्यास मदत केली समुदायांसह आणि त्या माध्यमातून मी व्हर्नाक्युलर आर्किटेक्चर मधील इंटरनॅशनल अभ्यास ऑन ऑक्सफोर्ड ब्रूक्समध्ये मास्टर्स करण्यास गेलो तर 2004 चा काळ होता आणि त्सुनामीने तमिळनाडूला ठार मारले आणि त्सुनामीनंतर लगेचच मी तमिळनाडूमधील मासेमारीच्या गावांच्या पुनर्वसन भागावर माझा प्रबंध केला आणि नंतर मी समुदायामधील आणि विकासाच्या परस्पर संवादांच्या समाधानावर काम केले म्हणूनच पुनर्वसन टप्प्यात मला आलेला हा एक समज आहे नंतर जेव्हा मी कॅलडिकोट मधील बेनफिल्ड अॅडव्हान्स टिम्बर टेक्नोलॉजीज बीएटीटी मध्ये डिझाईन टेक्नीशियन म्हणून काम करत होतो तेव्हा आमच्या कंपनीने काश्मीरमध्ये भूमीपश्चात काश्मीरमधील अर्थक्वेक पुनर्वसनाचा प्रकल्प मिळविला होता काश्मीर ज्या युनाइटेड नेशन्स वर्ल्ड टुरिजम ओर्गानिजेशनने इमारती लाकूड चौकटी वापरुन काही घरे तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे त्यांच्या टुरिजम विकासाचा एक भाग आणि तसेच प्रभावित भाग तर तिथे मी पूर पॅक पध्दतींमध्ये काम करीत होतो जिथे मी घरे बनवितो आणि मी त्यांना पाठवितो तेथे काश्मीरच्या भागामध्ये पोचविणे आणि नंतर आमच्या वितरणाप्रमाणे फ्लॅट पॅक वापरणे आयकेईए फर्निचर म्हणून मी हे करत होतो आणि तिथे मला स्वतःमध्ये खलनायकाची भूमिकाही जाणवते लाभार्थी कोण आहेत हे मला ठाऊक नसल्यामुळे साइट म्हणजे काय हे मला ठाऊक नाही तिथले आशय काय आहे हे मला माहित नाही हवामान म्हणजे काय हे मला माहिती नाही म्हणूनच मी फक्त करत होतो मला जाणवले की क्लायंटला पाहिजे असलेल्या गोष्टींमध्ये फरक आहे हे तुम्हाला माहित आहे उद्योग कोणता पुरवठा करीत आहे आणि लाभार्थी काय पहात आहेत म्हणूनच येथे मी माझा पीएचडीPh D रिसर्चाचा प्रस्ताव विकसित केला आणि माझ्या डॉक्टरेटच्या रिसर्चाच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये ज्याला मला वेस्टमिन्स्टर लंडन त्याच विद्यापीठाकडून वित्तपुरवठा मिळाला माझे प्रारंभिक सिद्धांत आपल्याला माहित असलेल्या मूलभूत शब्दावलीत होते कारण आपण बर्याच शब्दांचा उपयोग दिवसेंदिवस अगदी सावकाशपणे करतात जसे की विकासासाठी जेव्हा आपण विकास म्हणतो तेव्हा आपण विकासाची व्याख्या कशी करू शकतो म्हणून जेव्हा मी केलेल्या रिसर्चात मी विकासाच्या दृष्टीकोनातून पाहिले तेव्हा माझा संदर्भ एका बाजूने नेहमीच्या विकास प्रक्रियेवर होता जो डिसास्टरच्या आधी होता मुनिसिपालिटी किंवा पंचायत देखील त्यांची काळजी घेत असतात समुदाय आणि त्यांचे रस्ते पाणीपुरवठा सेवा सर्व काही आरोग्य क्षेत्र तर ती नेहमीची विकास प्रक्रिया आहे आणि नंतर दुसरा भाग डिसास्टरचा आहे जेव्हा डिसास्टर वेगवेगळ्या एनजीओ मदतीसाठी पुढे येत असते आणि ते आपल्या माहितीवर अवलंबून असतात वेगवेगळ्या निधीची यंत्रणा आणि ती मदत देणारी अवस्था असू शकते ती पुनर्वसन टप्पा असू शकते किंवा बराच काळपर्यंत लागू शकेल रिकव्हरी आणि रीकॉन्स्ट्रुकशन टप्पे येथे अभिनेते खूप भिन्न आहेत आणि ते निसर्गात अस्थायी स्वरुपाचे आहेत प्रकृतीमध्ये विकास तात्पुरते आहे दीर्घकाळापर्यंत एकदा मदत टप्पा पूर्ण झाल्यावर आणि पुनर्वसन टप्प्यात जेथे त्यांना काही काळ आणि दीर्घकाळ तात्पुरते निवासस्थानात ठेवले जाते ते दृश्यमान जमीन व्यवहार्यता आणि योग्य एनजीओ कोऑर्डिनेशन योग्य फीनंसिअल दृष्टिकोन शोधतात आणि तिथेच डिसास्टर नंतरची विकास प्रक्रिया कार्यरत आहे जी आपण दोन वर्षांची तीन वर्षांची दीर्घ प्रक्रिया असू शकेल आणि जाण्यापूर्वी मला त्यामागील टेकनिक बाबींबद्दल थोडक्यात सांगायला आवडेल प्रथम मी हझार्ड आणि डिसास्टरकडे पाहण्यास सुरवात केली तो हझार्ड हा एक मूलभूत फरक आहे तो एक पूरच असू शकतो हा सायक्लोन असू शकतो किंवा तुम्हाला माहिती आहे अर्थक्वेक होऊ शकतो हे भूस्खलन होऊ शकते परंतु नंतर कशामुळे हझार्ड डिसास्टर ठरतो म्हणून येथे जपानमध्ये आपल्याला समजले पाहिजे की आपण 9 रिश्टर स्केल मिळवित आहात सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तुम्हाला आठ रिश्टर स्केल मिळत आहेत पण तरीही तुम्ही तेथे प्राण गमावत नाही तर भारत किंवा पाकिस्तान किंवा श्रीलंकासारख्या देशांमध्येही 7 5 स्केल मोठा परिणाम घडवित आहे म्हणूनच ही केवळ नैसर्गिक फेनॉमेनॉन नाही तर ती एक असुरक्षितता आहे ती म्हणजे लोकांची असुरक्षा समाज समुदाय ज्याचा सामना करण्यास असमर्थ आहे ज्याने त्या विशिष्ट हझार्डचा सामना केला आणि त्याचा परिणाम म्हणूनच हझार्ड आणि असुरक्षा डिसास्टरच्या जोखमीवर आहे खरं तर रोहित जिग्यासूRohit Jigyasu's यांचे जेव्हा मी रोहित जिग्यासू यांच्या कार्याचा उल्लेख करतो तेव्हा माझा अर्थ असा होतो की माझ्या अभ्यासासाठी तो पुन्हा डोळ्यांसमोर आहे आणि त्यांनी मला असे निर्देश दिले आहेत की ब्लेकीBlaikie's यांच्या कॅनन आणि इयान डेव्हिस या पुस्तकातील बरेच साहित्य कार्य आणि या असुरक्षा डिसास्टर आणि हझार्डचे कार्य कसे केले गेले तर उदाहरणार्थ आपण येथे काय पाहू शकता हे डिसास्टरनंतर लगेचच आलेल्या डिसास्टरत आहे विकास अनुसरण करत असत अगदी बरोबर आणि नंतर असे मानले जाते की असुरक्षा घटक खूप कमी असावेत परंतु प्रत्यक्षात डिसास्टरचा प्रतिसाद विकासाच्या पैशाच्या आत आहे जेथे आपणास भेद्यतेचा घटक अधिक दिसतो तो आपल्या विद्यमान व्यवस्थेत आहे हे असे आहे जेथे लुईस म्हणतात ते फक्त एक सायकल नाही ज्याला ते म्हणतात एक बायसायकल आहे असो सायकल जेव्हा पुढचे चाक विकासाकडे फिरते तेव्हा अशक्तपणा कमी होत नाही तर ती दुसर्या दिशेनेही वळते होऊ शकते कारण त्यामध्ये पुश आणि पुल करणारे इतर कारक देखील आहेत त्याचप्रमाणे मी विकास म्हणून परिभाषित केले आहे डिसास्टरपूर्व विकास डिसास्टर दरम्यान आणि डिसास्टर नंतरच्या काळात असुरक्षा मध्ये देखील मी डिसास्टर पूर्व असुरक्षा मध्ये वर्गीकृत केले आहे जे कारण हे एक छायाचित्र आहे जे मी त्वरित त्सुनामीच्या रिकव्हरीच्या सुरुवातीच्या टप्प्यात घेतलेले आहे जेथे त्यांच्याकडे विद्यमान जलसंपत्तीचे प्रश्न आहेत आपल्याकडे लोक लहान मुनिसिपालिटीच्या नद्या व कोपऱ्यामधून पाणी घेण्यासाठी एकत्र जमले होते आणि ते सेवा समस्या असतील तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या असुरक्षित परिस्थितींमध्ये असे असू शकते की त्यांना हझार्ड असू शकतो ते दैनंदिन जीवनातील क्रियांचा हझार्ड असतो परंतु डिसास्टरच्या परिणामस्वरूप असुरक्षिततांमुळेच मानवी जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे आणि पायाभूत नुकसान 2007 नंतर डिसास्टर नंतरच्या असुरक्षिततेमध्ये हे त्याच ठिकाणचे छायाचित्र आहे जे जवळजवळ दोन वर्ष अडीच वर्षानंतर आणि अजूनही लोक या मूलभूत सेवांसाठी झगडत आहेत म्हणूनच आपण डिसास्टर नंतरच्या या बद्दल बोलू म्हणून कधीकधी रिकव्हरी प्रक्रियेच्या परिणामी असुरक्षा वाढते किंवा कमी होते म्हणूनच हे वेगळ्या स्वरूपात होते मग मी अशक्तपणाचे मूल्यांकन कसे करू शकतो हे पाहणे सुरू केले जेव्हा आम्ही असुरक्षिततेबद्दल बोलत आहोत तेव्हा मी तुम्हाला चार वेगवेगळ्या प्रकारच्या असुरक्षा विश्लेषणाची ओळख करून देतो पहिले म्हणजे टेक्नो सेण्ट्रिक आणलयसिस पूर्वी जेव्हा डिसास्टर येते तेव्हा पूर असो की अर्थक्वेक इंजिनिअरची टीम या साइटला भेट देण्यासाठी वापरत असती आणि तेथे कोठे क्रॅक्स येत असतात तेथे जोडण्यामध्ये कमकुवतपणा आढळतो तर याचा अर्थ असा आहे की ते फॉल्स आणि कमकुवतपणाच्या टेकनिक तपासणीद्वारे इमारतींच्या शारीरिक असुरक्षिततेकडे पहात आहेत आणि यामागील कारणे कोणती आहेत नंतर 80 च्या दशकात फ्रेडरिक कोनी आणि संबंध आणले डिसास्टर आणि विकासाच्या दरम्यान जिथे हे सोसिओलॉजिस्टस आणि अँथ्रोपोलॉजिस्टसचेही लक्ष केंद्रित झाले आहे त्यांनी बहुतेकदा असे पाहिले की प्रत्येक वेळी डिसास्टर येते तेव्हा याचा मुख्यतः विशिष्ट लक्ष्य गटावर परिणाम होत असतो तर हे एका सामाजिक समूहाच्या असुरक्षावर लक्ष केंद्रित करते आणि सामाजिक असुरक्षाच्या कारणास्तव संबंधित आहे तिसरा पैलू जो एक प्रसंगनिष्ठ विश्लेषण आहे त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे कोणत्या प्रकारचे गट आहे यावर लक्ष केंद्रित केले आहे परंतु दैनंदिन जीवनाचे स्वरूप आणि त्यांची वास्तविक परिस्थिती कशी बदलते किंवा अगदी अलिकडेच बदलली आहे हे विकास इनपुटद्वारे असू शकते हे असुरक्षिततेच्या अनपेक्षित भिन्न प्रकारांच्या परिणामी असुरक्षा द्वारे असू शकते मग परिस्थिती कशी असेल दररोज बदलत आहे शेवटचा पैलू येथे एक समुदाय आधारित विश्लेषण आहे समुदाय आणि गट स्वत च्या नुकसानीची आणि नुकसानाची माहिती देण्याची चौकशी करण्यासाठी असुरक्षिततेची संकल्पना योग्य आहेत ही सर्वात एनजीओ महत्वाची भूमिका निभावतात म्हणून त्यांनी स्वतःच्या समस्या व समस्यांविषयी समुदायांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला तर आपण सहभागी पद्धतीने योग्य तोडगा शोधण्यासाठी समुदायाला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात इथे बहुतेक एनजीओ काम करतात परंतु माझ्या रिसर्चात मी पाहिले कारण मी एक गट नाही मी एनजीओ नाही परंतु दररोज घडत असलेल्या गोष्टी दररोज गोष्टी कशा बदलत आहेत हे मी पहात आहे आणि मी एकट्या रिसर्चर आहे अशा परिस्थितीत काम करत आहे आणि म्हणूनच मी परिस्थितीजन्य विश्लेषणाकडे पाहिले प्रेशर आणि रीलिझ मॉडेलची विविध मॉडेल्स आहेत ब्लेकी यांनी प्रस्तावित केले आणि म्हटले आहे की आपल्याकडे असुरक्षिततेची प्रगती कशी होते याला पीएआर मॉडेल म्हटले जाते ते मूलभूत घटकांबद्दल बोलते हे पॉवर संरचना संसाधनांपर्यंत मर्यादित प्रवेश असू शकते त्यामुळे आपल्याकडे गोल्डचे साठा आहे ते करत नाही याचा अर्थ असा नाही की आपण श्रीमंत राष्ट्र आहात घानाकडे गोल्डचे साठे आहेतसौथ अमेरिकन देशांकडे स्त्रोत चांगला आहे परंतु ते फार श्रीमंत नाहीत सिंगापूर ज्यात असे काहीही नाही जे अद्याप त्यावर व्यवहार करण्यास सक्षम आहे तर याचा अर्थ असा आहे की आपण येथे क्षमता प्रवेश आणि प्रवेश कसा साधू शकतो आणि एखाद्या विशिष्ट गटाला प्रवेश नसतो अशा गोष्टींबद्दल बोलत आहोत कदाचित सौदीसारख्या देशांमध्ये जेथे जेन्डर विशिष्ट बाबींमध्ये मर्यादित प्रवेश असेल म्हणूनच आपण मूळ घटकांबद्दल बोलत आहात आणि तेथे एक डायनॅमिक प्रेशर आहे जो बाजार स्थानिक संस्था प्रेस स्वातंत्र्य आणि जे पुन्हा पॉवरचे मॅक्रो स्तरीय आहेत जलद शहरीकरण जे दररोज बदलणारे घटक आहेत खरं तर वेगवान शहरीकरणामुळे हझार्डदायक ठिकाणी असणार्या असुरक्षित परिस्थितीमुळे लोक स्थलांतर करतात आणि शहरातील वस्ती आणि झोपडपट्टी बनवतात किंवा त्यांचा वोलकॅनिकच्या ठिकाणी जवळचा हझार्ड आहे किंवा त्यांचा पूर पूरग्रस्त भागांजवळ राहण्याची भीती आहे म्हणूनच गरिबी देखील मूलभूत घटकांपैकी एक आहे आणि मगच आपण आर बद्दल एच व्ही च्या बरोबरीने बोलतो आणि याचा परिणाम बर्याचदा असुरक्षित परिस्थितीत होतो तर हे मुळातच अंतर्निहित घटक देखील आहेत आणि ते प्रत्यक्षात नैसर्गिक जोखीम घटनेने तयार करणारे डायनॅमिक प्रेशर देखील आहेत 1997 मध्ये मालमत्ता फ्रेमवर्क बद्दलचे बोलणे हे एक भिन्न मॉडेल आहे अशा टिकाऊ रोजीरोटीची फ्रेमवर्क देखील आहे ज्याने ते विकसित केले आहेत की व्यक्ती किंवा एखादे गट त्यांच्या संसाधनांमध्ये कसे पोचतात जे मूलभूतपणे मालमत्ता आहेत त्यांचे जीवन निर्वाह कसे करतात आणि क्षमता त्यांना सक्षम कसे करते व्यस्त असणे आणि जग बदलणे याशिवाय टोनी लॉयड जोन्स आणि कॅरोल रकोडी या मालमत्तेत प्रवेश करणे आणि असुरक्षा संदर्भात पायाभूत सुविधा आणि विकासाचा कसा प्रभाव पडतो यासारखे वायदेदेखील आहेत असा प्रस्ताव द्या तसेच रोजीरोटीच्या संधी तसेच धोरणे आणि संस्था तसेच यामुळे व्यक्ती किंवा गट प्रत्यक्षात कसे कार्य करतात परंतु येथे ही गोष्ट केवळ फीनंसिअल गरजांसाठी नाही जेथे घरे किंवा गट कार्य करतात परंतु सांस्कृतिक घटकांमुळेच लोक परिणाम व्यवस्थापित करतात आणि त्यानुसार कार्य करण्यासाठी त्यांच्या रोजीरोटीची निवड करतात त्यातूनच माझा युक्तिवाद वाढू लागला म्हणून आतापर्यंत सांस्कृतिक आणि अंगभूत वातावरणामधील संबंध यावर मुख्य रिसर्च कार्य आहे आणि तेथे साहित्य संवेदनशीलता आणि विकास देखील आहे तेथे एक काम आहे फ्रेडरिक कुनी यांचे साहित्य जसे की आपण डिसास्टर आणि विकासाचा विचार करता परंतु संस्कृती असुरक्षा आणि विकासाशी संबंधित हे सर्व घटक शोधण्याचा मी प्रयत्न करतो मी माझ्या ऑन्टॉलॉजिकल दृष्टीकोनातून पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून आणि विशेषत डिसास्टरच्या संदर्भात पहात आहे म्हणूनच मी बौर्डीयूBourdieu'sच्या सांस्कृतिक राजधानीपासून सुरू झालेल्या विविध साहित्याचा आढावा घेण्यास सुरूवात केली किम डोव्हेKim Dovey's यांचे फ्रेमिंग काम नील लीचे काम आणि रेजिना लिमRegina Lim's यांचे कार्य म्हणूनच जेव्हा मी संस्कृती म्हणजे काय यावर बरेच साहित्य प्रकट करण्यास सुरवात केली आणि तेव्हाच मी डिसास्टर विकासाच्या प्रक्रियेत संस्कृतीची भूमिका समजून घेण्यासाठी काही विशिष्ट साहित्यिकांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या रिसर्चात एक चौकट तयार केली म्हणून मी सांस्कृतिक वातावरणाचे लिमचे मॉडेल स्वीकारले आहे ज्याला ती म्हणते ती एक प्रकारची धर्म पर्यावरणीय वातावरण अर्थव्यवस्था कौटुंबिक रचना नातलग लिंग भूमिका राजकारण सांस्कृतिक संवाद यांचा एक प्रकार आहे तर या सर्व गोष्टी बनविते की ते विशिष्ट रचना कशा तयार करतात ज्यामुळे एक ओळख तयार होते आणि त्याचप्रमाणे मी बौर्डीयूBourdieu'sच्या सिद्धांताबद्दल बोललो जे सांस्कृतिक कॅपिटल जे वारसा कॅपिटल ऑब्जेक्टिफिएड कॅपिटल आणि मूलभूतपणे वारसा म्हणून प्राप्त झालेल्या इन्स्टिट्यूशनल कॅपिटलाबद्दल बोलते जे आपल्या कुटुंबाकडून आणि आपल्या समाजीकरणाच्या प्रक्रियेद्वारे आपण जे गुण मिळवतात त्याबद्दल अंतर्निर्मित परंतु ऑब्जेक्टिफिएडमध्ये आपण कलेच्या स्वरूपात कसे आक्षेप घेता आणि आर्किटेक्चरच्या माध्यमातून आपण आक्षेप कसा घेऊ शकता आणि त्याची ठिकाणे आणि संस्थात्मक शैक्षणिक क्रेडेन्शियलसह अधिक करणे आहे ज्यायोगे लोकप्रिय संस्कृतींमध्ये फरक दिसून येतो आणि लीच थ्योरी जागेची ओळख कशी सांगते त्या जागेची ओळख त्या जागेचे वर्णन करणारे परफॉर्मेटिव्ह आणि रिपीटिव्ह परफॉरमेंस जे त्या जागेच्या आरशाबद्दल बोलतात संस्कृतीच्या संदर्भात आणि आधुनिकीकरण आणि जागतिकीकरणात एखाद्याने आपल्यास जाणत असले पाहिजे आपण ज्या स्थितीत होता त्या स्थितीकडे परत जाणे आवश्यक नाही कारण विकसित लोक आणि लोकांबद्दल बोलतात परंपरा धार्मिक आज्ञा रोजच्या आयुष्यासाठी इतर पद्धतींचे सवयी पालन म्हणून आता स्थानिक ज्ञानावर अवलंबून राहू शकत नाही कारण इतर काही घटक देखील लोक त्यांच्या निवडी करण्याकडे पाहत असतात म्हणूनच येथे परंपरेनुसार विरोधाभासी पैलू पाळले पाहिजेत आणि पारंपारिक मॉडेलचे प्रतिस्पर्धी पैलू म्हणून माझ्या रिसर्चात आम्ही सांस्कृतिक रिसर्चाची व्याख्या कशी सुरू करू शकतो हे आपण संस्कृतीकडे पहात आहोत येथे संस्कृतीची व्याख्या संपूर्ण मानवी अनुभवांची आणि अंतराळातील स्वदेशी ज्ञानाची बेरीज म्हणून केली जाते कारण मी बांधलेल्या वातावरणाच्या दृष्टीकोनातून पाहत आहे की समुदाय त्यांचे जीवन आणि त्या ठिकाणांना अर्थ देण्यावर अवलंबून आहेत ज्याद्वारे लोक नेहमीचा दृष्टीकोन विकसित करतात आपापल्या दैनंदिन जीवनात मग ती डिसास्टरपूर्वीची परिस्थिती असो किंवा डिसास्टर नंतरची परिस्थिती असो तर मुख्यत माझा युक्तिवाद मानवीय आणि विकास प्रक्रियेसाठी डिसास्टर नंतरच्या परिस्थितीत स्थानिक समुदायांचे सांस्कृतिक परिमाण प्रभावीपणे आणि पुरेशी कशा प्रकारे सोडवले जात नाहीत यावर अवलंबून आहे 0 दोन्ही समुदायांचे नुकसान आणि मानवतावादी आणि विकास संस्था त्यांना मदत करतात म्हणूनच येथे माझा रिसर्च प्रश्न चर्चा करतो डिसास्टर नंतरच्या रिकव्हरी प्रक्रियेतील संस्कृतीची भूमिका आणि त्याचा असुरक्षिततेशी संबंधित संबंध विशेषत प्रभावित पारंपारिक वसाहतींच्या निर्मित वातावरणाशी कसा समजून घ्यावा तर माझ्या पद्धतींनी दोन विषयांच्या डोमेनपासून समजण्यास सुरवात केली आहे एक म्हणजे या मॉर्फोलॉजीबद्दलच्या बदलाबद्दल बोलत आहे ज्यामुळे डिसास्टरच्या आधी आणि डिसास्टरनंतर स्थानिक पात्र कसे बदलले गेले आहे जेव्हा मी त्यातील सांस्कृतिक डायमेन्शन पहात असतो तेव्हा मला सांस्कृतिक ऑन्टॉलॉजिकल पद्धती काढाव्या लागतात म्हणूनच हे कार्य दोन भिन्न डोमेनचे संश्लेषण आहे जे सांस्कृतिक ऑन्टॉलॉजिकल आणि विशेषत डिसास्टर व विकासाच्या आराखड्यात तयार केलेली रचना आहे म्हणून मी उत्तरदायी वातावरणाच्या सिद्धांतावर इयान बेंटलीBentley'sचे कार्य स्वीकारले आहे जेथे ते जागा मोजण्यासाठी काही गुणात्मक निर्देशांकाबद्दल बोलतात आपल्याला माहित आहे की आम्ही जेव्हा मॉर्फोलॉजीबद्दल बोलतो आणि जेव्हा आपण स्थानिक वर्णांबद्दल बोलतो एखाद्याला ते कसे मोजता येईल हे समजून घेतले पाहिजे आपण काय गुण करू शकतो जेणेकरून परमेयबिलिटी लेजिबिलिटी व्हिटॅलिटी वरिलेटी रोबुस्टन्सस आहे व्हिज्युअल उपयुक्तता वैयक्तिकरण परंतु नंतर आम्ही स्पेस टाइम फ्रेमवर्क मानतो आम्ही फक्त तोडगा पाहत नाही तर आपण बांधलेल्या वातावरणाच्या वेगवेगळ्या थरांकडे पहात आहोत मुख्यत मूळ भूगोल नैसर्गिक व्यवस्था जी याचा सार्वजनिक परिसंवादाची व्यवस्था भूखंड इमारती घटक कारण आपणास माहित असलेल्या या दरम्यानचे स्थान हे अंगभूत वातावरणाचे विविध स्तर आहेत भूगर्भीय भूगर्भीय काळामध्ये मूलभूत भूगोल यासारख्या वेगवेगळ्या वेळेच्या पैलूंमध्ये बदल घडतात तर पर्यावरणीय काळामध्ये नैसर्गिक प्रणाली बदलत जाते कारण सार्वजनिक जागेत हजारो वर्षे किंवा भूखंडांमधील बदल आपल्या शतकानुशतके असू शकतात अंगभूत वातावरणाच्या वेगवेगळ्या थरांमधील बदलाचे पैलू पाहिले म्हणूनच पर्यावरणीय वातावरण आणि भौगोलिक लँडस्केपने आपोआपच्या पूर्व विकासामध्ये आणि डिसास्टर नंतरच्या विकासामध्ये कसे बनविलेले पर्यावरणविषयक वातावरण आणि भौगोलिक लँडस्केप तयार केले आहे आणि नंतर आपल्याकडे शहरी रचनेची संकल्पना विशेषतः पूर्व आणि पोस्ट या दोन्हीमध्ये हे कसे बदलत आहे या रिक्त स्थानांची आम्ही तपासणी कशी करू शकतो या प्रतिसादाचा सिद्धांत आणि मग एका बाजूला आपल्यासारख्या अंगभूत वातावरणामध्ये संस्कृतीची रचना जसे आपल्याकडे भौगोलिक आणि पर्यावरणीय वातावरण कुटुंब लिंग धर्म अर्थव्यवस्था यांचे मर्यादा मॉडेल आहे आणि हे खरंच जागेसह कसे संवाद साधते माझा पुढचा प्रश्न किती केस स्टडीज होता एक दोन तीन म्हणून मी जे केले ते मी तमिळनाडूभोवती फिरलो जिल्ह्यांना काय नुकसान झाले आहे गावे कोणती आहेत एनजीओ काय कार्यरत आहेत काय करीत आहेत किंवा नाही ते काय करीत आहेत यासंबंधी मी किती प्रमाणात सांख्यिकीय माहिती घेतली आहे संस्था किंवा पुनर्वसन आणि त्यानुसार तामिळनाडू किनारपट्टीवरील सुमारे 17 गावे भेट दिली आहेत आणि मग मी प्रवास करत असताना माझ्या पायलट अभ्यासाचा एक महत्त्वाचा शोध म्हणजे भूगोल फक्त देशातच नाही तर भिन्न आहे परंतु समुद्र देखील आपल्या वाटेपर्यंत मन्नारच्या खाडीच्या खाली उथळ समुद्राचे पाणी न येईपर्यंत आपल्याला खोल समुद्रातील पाण्याचे भूभाग देखील नॉर्थेर्नकडील बाजूने अधिक साधे आणि सौथर्नकडच्या दिशेने अधिक डोंगराळ दिसेल भूगोल व्यतिरिक्त आमच्या लक्षात आले की समुदाय देखील खूप भिन्न आहे आणि विशेषतः फिशिंग समुदायात मी ज्या मासेमारीच्या गावांना भेट दिली त्या नॉर्थेर्नकडील भागात ते बहुतेक हिंदूभिमुख आहेत नागापट्टिनम परिसरामध्ये आपल्याला मुस्लीम हिंदू आणि काही डेनिश समुदाय यांचे मिश्रण आढळते पुढील सौथ आपण तेथे रोमन कॅथोलिक समुदायांचे बरेच लोक वास्तव्य केलेले पाहाल अशा प्रकारे मी तीन गावे निवडली आहेत लाइटहाऊस कुप्पम थरंगंबडी कोवलम या तिन्ही गावात कोवलम एक रोमन कॅथोलिक गाव आहे थारंगंबडी हे एक हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज आहे लाइटहाउस कुप्पम हे दलित गाव आहे हे एक लहान बेट आहे येथे या सामाजिक सांस्कृतिक सेटिंग्ज व्यतिरिक्त विकास सेटिंग्ज देखील आहेत ज्यात फरक आहे लाइटहाउस कुप्पममध्ये तमिळनाडू सरकार रिकव्हरी प्रक्रियेत यामध्ये सामील आहे थरंगांबडीमध्ये मच्छीमार एनजीओ सौथ भारतीय मच्छीमार महासंघ संस्था यात सहभागी होते कोवलममध्ये पारंपारिक चर्चमध्ये स्थानिक पंचायत सहभागी होते तर मी पाहत आहे की विकासातील विविध इनपुट देखील कसे बदलतात आणि त्याचा परिणाम कसा असेल म्हणून मी वस्तुतः दृष्टिकोनाकडे पहात होतो सुरुवातीला मी प्रश्नावलींसह कसा तरी प्रारंभ केला हे कार्य केले नाही म्हणूनच मी प्रश्नावलींमधून बाहेर पडलो आणि मला दिसते की मी संस्कृतींचे मूळ घटक पहात आहे तुम्हाला माहिती आहे मला फील्ड ऑब्जर्वेशन यासारख्या विविध पद्धतींचा अवलंब करावा लागतो ज्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग कागदपत्रांची नोंद आणि मुलाखत आहे म्हणून हे समुदाय आणि विकास संस्था आणि सरकारी अधिकारी यांच्या अर्ध संरचित मुलाखती असू शकतात आणि प्रत्यक्षात मॅपिंग एक्सरसाईसेस देखील या पद्धतींना अनुकूल करण्यासाठी मला थोडा वेळ लागला आणि मी वापरलेल्या बर्याच पद्धती आहेत आणि उदाहरणार्थ मला संदर्भानुसार टेलर करावे लागेल जेव्हा मी गाड्यात थेट गावात गेलो आणि जात असता तेव्हा लोकांना भीती वाटली की मी विचार करतो की मी एक सरकारी कर्मचारी आहे आणि माझ्याशी फक्त समस्यांविषयी बोलतो ज्या त्यांनी माझ्याशी कधीही निराकरण किंवा माझ्या गोष्टी कशा होत आहेत याबद्दल बोललो नाही भिन्न डेटा म्हणून मी काय केले ते कधीकधी ते नसतात मला डेटा देण्यास घाबरत होते मी वडिलांसोबत ज्या चर्चमध्ये चर्चा केली त्या चर्चमध्ये गेलो मी म्हणालो कि कृपया मला परवानगी द्या म्हणजे मग त्याने तिथे असलेल्या वस्तुमानात माझी ओळख करुन दिली त्यानंतर पुढे प्रत्येक समाज प्रत्येक घरगुती मला आमंत्रित करीत आहे आणि त्यांनी डेटा देणे सुरू केले आहे आणि याचा अर्थ असा नाही की संपर्क साधणे ही आहे रिसर्च आपण अभ्यासामध्ये ज्या लोकांशी संपर्क साधत आहात त्या लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आपण स्थानिक एजन्सीकडे जाणे आवश्यक आहे मग ती चर्च असो पंचायत असो की काही जसे की मला मशिदींमध्ये भेट द्यायची आहे तशीच मला गट मुलाखती घ्याव्या लागतील आणि विशेषत जेन्डरतेने बर्याच स्त्रिया माझ्याकडे उघडत नाहीत कारण मी एक पुरुष आहे तर मला तमिळ बोलू शकणारी एक महिला भाड्याने घ्यावी लागेल आणि मला तसा प्रतिसाद देता आला आणि मग ते त्यांच्या विषयांवर बोलू लागतील म्हणून म्हणजे मी एक कोम्मुनिकेशन तंत्र शिकलो आहे मी जेव्हा मुलाखतदारांना विचारले तेव्हा प्रतिसाद खूपच वेगळा असतो पण जेव्हा मी प्रवास करत असेन तेव्हा मी काही महिन्यांपर्यंत मच्छीमार म्हणून राहायचो आणि मी त्यांच्याकडे जात असे त्यांचा समुद्र सकाळी नऊ वाजता पहाटे चार वाजता आणि नंतर समुद्रामध्ये ते खुले असत कारण ते असो त्यांचे मालमत्ता समुद्राकडे अधिक असते आणि ते आपल्याला माहिती असलेल्या बर्याच गोष्टी उघडत असत जोखीम आणि या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी स्वदेशी ज्ञान कसे आहे हे त्यांनी सेटलमेंटला कसे ओळखले मी मेंटल मॅप एक्सरसाईसेसदेखील स्वीकारले आहेत सुरुवातीला मी त्यांना मॅप कसे काढावे याची तंत्रे दिली आहेत म्हणजे आपण ठिकाणे कशी समजू शकता सुस्पष्ट मॅप परंतु नंतर काही बाबतींत ते काढण्यास अगदी घाबरत नव्हते आणि मग मी एक भिन्न तंत्र अवलंबले आहे जे मी नंतर स्पष्ट करीन तामिळनाडूमध्ये काय घडले ते जूनच्या तटीय नियमात होते ज्यामध्ये ब्लिप होता तो 1993 पासून होता आणि तोपर्यंत 19 वेळा सुधारित करण्यात आले आणि व्यावहारिक पातळीवर कठोरपणे त्याची अंमलबजावणी झाली तर परंतु त्सुनामी एजन्सींनी विचार केल्यावर आपण याची गंभीरपणे अंमलबजावणी केली पाहिजे आणि त्यांनी या सर्व मासेमारी बंदोबस्त परत करण्याचा प्रयत्न केला आहे 500 मीटर जमीनीच्या जागेप्रमाणे त्यांनी कोणतेही बांधकाम करू नये आणि नंतर त्यांनी प्रत्यक्षात तुम्हाला माहिती आहे असा प्रस्तावही ठेवला आहे की त्यांनी नंतर या विशिष्ट गोष्टीमध्ये नंतर सुधारणा केली आहे आणि नंतर त्यांनी काही भागात 200 ते 500 मीटरपर्यंत परवानगी दिली आहे अद्याप काही बांधकामांना परवानगी द्या तर त्यात सुधारणा करण्यात आली आहे आणि भूसंपादनाच्या मुद्द्यांवर आणि परत जाऊन पर्यायी जमीन आणि जोडणीच्या बाबी शोधून काढण्यावर याचा गंभीर परिणाम झाला आहे ज्याबद्दल मी पुढच्या व्याख्यानात भाग 2 व्याख्यानात चर्चा करणार आहे आणि हे व्याख्यान माझे स्वतःचे कार्य विकसित केले आहे म्हणून हे आपण संदर्भ घेऊ शकता असे काही संदर्भ आहेत खूप खूप धन्यवाद